पूर्वी आपण रेट मोनोटोनिक शेड्युलरकडे पहात होतो आणि आपण सशेड्युल ऍबिलिटी अनालयसिस आणि टॅन्जंट ओव्हर लोड हाताळणी सारख्या काही समस्यांकडे पाहिले आहे खाली रेट मोनोटोनिक शेड्युलर संदर्भात काही विशिष्ट मुद्दे समजून घेणे आवश्यक आहे आणि एक म्हणजे हार्मोनिकरित्या संबंधित कार्यांसह दर मोनोटॉनिक शेड्युलरचे काम आमचे म्हणणे आहे की जर एखादे टास्क दुसर्या टास्कच्या तुलनेत जास्त कालावधी असेल तर टास्क सेट सुसंवादीपणे संबंधित असेल तर ते कमी कालावधी च्या टास्कचे अनेक असले पाहिजे दुस या शब्दांत जर आम्ही टास्क सेटमध्ये कोणतीही दोन कामे घेतली तर Pc चा कालावधी Pk पेक्षा जास्त असू द्या मग Pk हे Pk चे अनेक गुणधर्म आहे आणि हे टास्क सेट मधील प्रत्येक कार्यासाठी आहे अनुसरण करणे काही विशिष्ट मुद्दे आहेत ज्याला रेट मोनोटोनिक शेड्यूलर समजून घेणे आवश्यक आहे आणि एक आहे हार्मोनिकरित्या संबंधित कार्यांसह दर मोनोटॉनिक शेड्यूलरचे काम जेव्हा जेव्हा दोन कार्ये घेतली जातात आणि एका कार्यात इतर कामांपेक्षा जास्त कालावधी असतो तर ते इतर कालावधी पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ कर्ण मधुर स्वरुपात संबंधित टास्क सेटमध्ये टास्क 1 साठी कालावधी 10 आहे टास्क 2 साठी कालावधी 20 आहे आणि टास्क 3 साठी कालावधी 60 आहे या प्रकरणात दोन आर्बिट्ररी अनधिकृत कार्ये T1 आणि T2 घेतली आणि p2 p1 butit च्या p1 च्या एकाधिकपेक्षा जास्त असल्यास ते p2 आणि p3 घेतले आणि p3 p2 पेक्षा मोठे आहे परंतु पुन्हा p3 p2 चे एक गुणक आहे आणि यामुळे प्रत्येक जोड्या आणि त्यावरील कार्ये हार्मोनिकरित्या संबंधित सेटअप टास्कचे उदाहरण आहेत हे आमच्यासाठी एक विशेष बाब आहे कारण काहीतरी अतिशय अनोखे घडते जर एखादा टास्क सेट सुसंवादीपणे संबंधित असेल तर उपयोग 1 आहे आणि तरीही टास्क सेट शेड्यूल करण्यायोग्य आहे सुसंगत पणे संबंधित कार्य कालावधीसह 10 कार्ये विचारात घेऊ या आणि जर आपण लिऊ लेलँड निकष वापरत राहिलो तर ० 7 सारखे काहीतरी सापडेल ० 7 पेक्षा कमी उपयोगिता कार्य वेळापत्रक शेड्यूल केले जाणार नाही आणि ते कोणत्याही साठी लिऊ लेलँडचा अनुप्रयोग असेल कार्य परंतु नंतर हार्मोनिकरित्या संबंधित कार्य सेटमध्ये जरी उपयोग 1 पर्यंतचा असेल तरीही कार्य सेट शेड्यूल करण्यायोग्य राहील परंतु यावर उद्भवणारा प्रश्न येथे दर्शविला जाऊ शकतो गणितानुसार कोणतीही सुसंवादशीरपणे संबंधित कार्ये जी एक रेट मोनोटोनिक शेड्यूलर अंतर्गत अनुसूची करण्यायोग्य असतात जोपर्यंत त्याचा उपयोग 1 पेक्षा कमी किंवा समान असेल वरील विधान सिद्ध करण्यासाठी पूर्ण होण्याची वेळ प्रमेय विचारात घेण्यात आली आहे आणि आम्हाला माहित आहे की पूर्ण होण्याच्या प्रमेय मध्ये आमच्याकडे असलेल्या प्रत्येक टास्क सेटसाठी आणि कार्य करण्यासाठी लागलेला वेळ मग ती अंमलबजावणीची वेळ असो किंवा सर्व उच्च प्राधान्य कार्यांची अंमलबजावणी साठी घेतलेला कालावधी जो त्या कालावधी पेक्षा कमी असतो त्या वेळेची तपासणी करणे आवश्यक आहे परंतु एक सुसंगत पणे संबंधित कार्यासाठी आपल्याला हे माहित आहे की Pi हे Pk चे अनेक गुणधर्म आहेत आणि म्हणूनच आम्ही कमाल मर्यादेपासून मुक्त होऊ शकतो कारण Pk पूर्णपणे Pk द्वारे विभाजित आहेत म्हणून आपण घेऊ शकतो कमाल मर्यादा बाहेर आणि आपण लिहू शकतो आपण समीकरणाद्वारे विभाजन केल्यामुळे आपण लिहितो आणि Pi कमाल मर्यादेमधून बाहेर आली आणि म्हणूनच विभाजनने रद्द केले म्हणूनच किंवा आपण पुन्हा लिहू शकतो पूर्ण होण्याच्या प्रमेय पर्यंत आम्ही जोपर्यंत दर्शवू शकतो टास्क सेटच्या वापराची बेरीज 1 पेक्षा कमी आहे जी त्याची अंतिम मुदत पूर्ण करेल रेट मोनोटॉनिक शेड्युलर आणि ईडीएफची तुलना केल्यास हे दिसून येते की रेट मोनोटॉनिक शेड्यूलरचा बराच फायदा आहे त्याची अंमलबजावणी बहु स्तरीय प्राधान्य रांगेत अधिक कार्यक्षम आहे आणि प्रोसेसर वापर ईडीएफपेक्षा किंचित कमी आहे आणि आम्ही संदर्भ स्विचकडे पाहू दर मोनोटॉनिक शेड्युलरकडे आहे ईडीएफपेक्षा किंचित अधिक संदर्भ स्विच होते आणि हमीची चाचणी थोडी क्षुल्लक नसते आणि आम्हाला लियू लेहोकझकीज किंवा लियू लेलँड निकष तपासणे आवश्यक आहे तर ईडीएफ सोपे वापर आहे म्हणजेच उपयोगांची बेरीज 1 पेक्षा कमी आहे रेट मोनोटॉनिक शेड्यूलर प्रचंड लोकप्रिय आहे जसे की अनेक अनुप्रयोगांमध्ये वापरली जाते जसे की स्पेस अँप्लिकेशन्स प्रगत ऑटोमेशन सिस्टम मोठ्या प्रमाणात एम्बेडेड अँप्लिकेशन्स जरी आयईईई फ्यूचर बसच्या विशिष्टतेवर प्रभाव पाडतात आणि बर्याच वेळ गंभीर अनुप्रयोगांमध्ये रेट मोनोटॉनिक शेड्यूलर वापरलेला आहे आणि जवळजवळ प्रत्येक रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम मध्ये समर्थित आहे आता आपण विशिष्ट रेट मोनोटॉनिक शेड्यूलर सामान्यीकरण पाहू या कारण आपण ज्या साध्या अल्गोरिदमकडे पाहिले होते त्या विशिष्ट अटी हाताळत नाहीत म्हणूनच या परिस्थितीस पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे काही इतर वर्धितता असणे आवश्यक आहे आम्ही पहात असलेली पहिली डेडलाईन मोनोटोनिक अल्गोरिदम आहे जी रेट मोनोटोनिक अल्गोरिदममध्ये फक्त एक छोटासा फरक आहे आणि जेव्हा टास्कची मुदत आणि पूर्णविराम भिन्न असेल तेव्हा आम्हाला हे वापरण्याची आवश्यकता आहे पूर्वी आमच्या सर्व उदाहरणांमध्ये आम्ही कार्य कालावधी आणि अंतिम मुदत समान मानली होती परंतु व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते जेथे कार्येची मुदत आणि कालावधी भिन्न असेल उदाहरणार्थ मुदत कालावधी पेक्षा कमी असू शकते किंवा मुदत कालावधी पेक्षा जास्त असू शकते अंतिम मुदतीपेक्षा जास्त कालावधी अत्यंत दुर्मिळ असला तरी अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे मुदतीपेक्षा मुदत कमी असेल ज्या मुदतीची मुदत समान नसते अशा प्रकरणांमध्ये रेट मोनोटोनिक अल्गोरिदम खरोखर ऑप्टिमल शेडूलिंग स्ट्रॅटजि नसते या प्रकरणांसाठी डेडलाइन मोनोटोनिक अल्गोरिदम इष्टतम आहे डेडलाईन मोनोटोनिक अल्गोरिदममागील मुख्य कल्पना रेट मोनोटोनिक अल्गोरिदम सारखीच आहे याशिवाय 2 कार्यांची प्राथमिकता त्यांच्या मुदतीऐवजी त्यांच्या मुदतीच्या आधारावर नियुक्त केली जाते अशाप्रकारे एखाद्या कार्यास दुसर्या टास्कपेक्षा जास्त कालावधी असेल परंतु त्याची मुदत कमी असेल तर त्यास जास्त प्राधान्य मिळते प्रथम या प्रश्नाचे उत्तर द्या जे आरएमए आणि डीएमए म्हणजेच रेट मोनोटोनिक अल्गोरिदम आणि डेडलाइन मोनोटोनिक अल्गोरिदम काही परिस्थितींमध्ये काही सारखे वेळापत्रक तयार करतात उत्तर असे आहे की जर कालावधी आणि अंतिम मुदत समान असेल तर डेडलाइन मोनोटोनिक अल्गोरिदम रेट मोनोटोनिक अल्गोरिदम मध्ये सुलभ होते परंतु अनियंत्रित सापेक्ष मुदतींसाठी जेथे मुदत भिन्न वेळापत्रक तयार करू शकते त्या कालावधी पेक्षा भिन्न असू शकते उदाहरणार्थ जरी रेट मोनोटॉनिक शेड्यूलर अयशस्वी झाला तरीही डेडलाइन मोनोटोनिक शेड्यूलर व्यवहार्य समाधानासह येऊ शकेल परंतु दुसरीकडे जेव्हा जेव्हा डेडलाइन मोनोटोनिक शेड्यूलर अयशस्वी होतो तेव्हा रेट मोनोटॉनिक शेड्यूलर निश्चितपणे अपयशी ठरते आमच्या हेतूसाठी आम्ही ते त्याच्या टप्प्यावरील मूल्यावर वापरू की रेट मोनोटोनिक शेड्यूलर नसल्यास डेडलाइन मोनोटोनिक अल्गोरिदम व्यवहार्य वेळापत्रक तयार करू शकते उदाहरणार्थ आमच्याकडे एक कार्य सेट आहे ज्यामध्ये 3 कार्ये T1T2T3 आहेत आणि त्यांची अंमलबजावणी वेळ 10 15 20 आहे कालावधी 1510020 आहे आणि अंतिम मुदत अनुक्रमे T1T2T3 साठी 3520200 मिली सेकंद आहे त्यांची वेळापत्रक रेट मोनोटोनिक अल्गोरिदम आणि डेडलाइन मोनोटोनिक अल्गोरिदम वापरून तपासले जाते रेट मोनोटोनिक अल्गोरिदम लागू केल्यावर कार्य T1 हे सर्वोच्च प्राधान्य कार्य आहे कार्य T2 ही दुसरी उच्च प्राथमिकता आहे आणि कार्य T3 सर्वात कमी प्राधान्य कार्य आहे परंतु डेडलाइन मोनोटोनिक अल्गोरिदम टास्कमध्ये सर्वात जास्त प्राधान्य कार्य आहे कारण त्यास सर्वात कमी मुदत आहे कार्य T1 हे सर्वात मोठे प्राधान्य कार्य आहे आणि कार्य T3 सर्वात कमी प्राधान्य आहे हे सूचित करते की कार्यांना नियुक्त केलेले प्राधान्यक्रम भिन्न आहेत आणि येथे अडचण अशी आहे की आम्हाला रेट मोनोटोनिक विश्लेषण पूर्ण वेळ प्रमेय लियू लेलँड निकष इ साठी मिळालेले परिणाम अंतिम मुदतीच्या मोनोटोनिक अल्गोरिदम लागू होणार नाहीत कारण येथे अंतिम मुदत आहे असाइनमेंट रेट मोनोटोनिक अल्गोरिदमपेक्षा भिन्न आहे परंतु आपण पाहिलेला रेट मोनोटोनिक ऐनालीसिसचा लियू लेलँड निकष तपासण्यावर की ते शेड्यूल करण्यायोग्य नव्हते आणि त्यानंतर आपण अंतिम मुदती साठी पूर्ण वेळ तपासणी केली डेडलाइन मोनोटॉनिक अल्गोरिदम आणि नंतर सेट केलेले सर्व कार्य त्यांच्या पहिल्या डेडलाइन पूर्ण झाल्या की नाही हे देखील तपासले अंतिम मुदत अंतिम कार्य कालावधी डेडलाइन मोनोटॉनिक अल्गोरिदम अंतिम मुदतीच्या अंतर्गत अनु सूची करण्यायोग्य असल्याचे निदर्शनास आले खालील आणखी एक पैलू आहे जे व्यावहारिक दृष्ट्या देखील महत्वाचे आहे जे संदर्भ कॅन्टेक्सट स्विचिंग आहे ऑपरेटिंग सिस्टम साठी कॅन्टेक्सट स्विचिंग वेळ बराचसा असतो कधीकधी लहान कार्य अंमलबजावणी च्या वेळेच्या तुलनेत कार्य अंमलबजावणीची वेळ काही मिलिसेकंदांच्या क्रमाने असते परंतु कॅन्टेक्सट स्विचिंग वेळ सामान्यत 1 मिलिसेकंद असतो टास्कची मुदत आणि कार्य अंमलबजावणीची वेळ ऑपरेटिंग सिस्टम च्या संदर्भ स्विचच्या वेळेशी तुलना करण्यायोग्य असते तेव्हा आमच्या विश्लेषणामध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही रेट मोनोटोनिक विश्लेषण मध्ये संदर्भ स्विच कॅन्टेक्सट स्विचिंगहाताळण्यासाठी आमच्या सोल्यूशनचा मुख्य विषय म्हणजे कार्य प्रीमप्शन कधी होते आणि जेव्हा जेव्हा कार्य पूर्व स्थिती येते तेव्हा आम्हाला संदर्भ स्विच कॅन्टेक्सट स्विचिंग वेळेचा विचार करणे आवश्यक आहे जेव्हा कमी प्राधान्य कार्य चालू असेल तेव्हा कार्य प्रीमपशन उद्भवू शकते आणि नंतर तेथे एक उच्च प्राथमिकता कार्य आलेले असते येथे उच्च प्राधान्य कार्य कमी प्राधान्य कार्य पुढे आणते आणि जेव्हा सर्वोच्च प्राधान्य कार्य पूर्ण होते तेव्हा पुन्हा सर्वात कमी प्राधान्य कार्य त्याची अंमलबजावणी पुन्हा सुरू करते येथे पुन्हा एक संदर्भ कॅन्टेक्सट स्विच आहे सर्वात वाईट परिस्थितीत आम्ही असे गृहीत धरू शकतो की प्रत्येक वेळी जेव्हा एखादे कार्य येईल तेव्हा ते बहुधा एक संदर्भ स्विच कॅन्टेक्सट स्विच करू शकते कारण चालू असलेले कार्य संदर्भ बदलले आहे पुन्हा जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा तेथे एक संदर्भ स्विच असेल परंतु नंतर आपण सहजपणे यातून पाहू शकतो असे म्हटले जाऊ शकते की हे एक अत्यंत पुराणमतवादी विश्लेषण आहे कारण आम्ही असे गृहित धरत आहोत की प्रत्येक वेळी कमी प्राधान्य कार्य चालू आहे आणि उच्च प्राधान्य कार्य आगमन तेथे एक संदर्भ स्विच आहे परंतु आम्ही याकडे दुर्लक्ष करीत आहोत की कधीकधी उच्च प्राथमिकता कार्य चालू असते आणि कमी प्राधान्य कार्य येते तेव्हा तेथे संदर्भ स्विच नसतो लहान कार्य अंमलबजावणी च्या वेळेच्या तुलनेत कार्य अंमलबजावणी वेळा क्रमवारीनुसार असतात म्हणून या क्षणापासुन हे अगदी ठीक आहे की जेव्हा जेव्हा एखादे कार्य येते तेव्हा आम्ही असे 2 प्रसंग स्विचस कारणीभूत ठरतो ज्यामध्ये चालू असलेले कार्य संदर्भात बदलले जाते आणि तेथे येणारे कार्य चालू होते दुसरे म्हणजे कार्य पूर्ण झाल्यावर ज्याने आधीपासून संदर्भ बदलला होता तो पुन्हा चालू करतो म्हणूनच प्रत्येक कार्याच्या आगमना साठी 2 संदर्भ स्विच आहेत आणि हे समजून घेतल्यावर कॉन्टेक्स्ट स्विच ओव्हरहेड घेण्याचे उत्तर अत्यंत सोपे होते आम्ही असे गृहीत धरतो की प्रत्येक कार्यासाठी जवळजवळ 2 संदर्भ स्विच असतात जेव्हा ते चालण्यास सुरूवात होते सध्या अंमलबजावणीची कार्ये आणि ती पूर्ण झाल्यावर प्रीमॅप करते संदर्भ स्विच वेळ स्थिर आहे असे गृहित धरून सर्वात वाईट परिस्थिती संदर्भ स्विच टाइम म्हणजे c मिली सेकंद म्हणूनच संदर्भातील स्विचिंगचा प्रभाव कार्यांच्या प्रत्येक घटकांसाठी अंमलबजावणी च्या वेळेत 2 c जोडून घेतला जाऊ शकतो अशाप्रकारे या परिणामी आम्ही आमच्या कार्याचे असे एक रुपांतर करतो जेथे प्रत्येक कार्याची अंमलबजावणी वेळ 2 c ने वाढविला जातो परंतु नंतर असे दिसून आले की सर्वात कमी प्राधान्य कार्य त्यांनी कधीच कोणतेही कार्य बदलले नाही तर प्रश्न उद्भवतो की त्यासाठी 2 c च्या विचारात हे 1 सी असू शकते जसे काहीही चालत नव्हते आणि ते चालू होते परंतु नंतर आम्ही सर्वात वाईट परिस्थिती प्रकरण विश्लेषण करीत आहोत आणि प्रत्येक कार्यासाठी आम्ही ते 2 c ने वाढवितो उदाहरणार्थ आमच्याकडे 3 टास्क T1T2T3 चा टास्क सेट आहे आणि त्यांची अंमलबजावणी वेळ 10 25 आणि 50 मिली सेकंद आहे आणि अंतिम मुदतीसह अनुक्रमे 50 150 आणि 200 मिलिसेकंद आहेत आणि नंतर असे गृहित धरले जाते की संदर्भ स्विच वेळ 1 मिलिसेकंद आहे आणि नंतर कार्य सेट वेळापत्रक आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे संदर्भ बदलण्याचा वेळ विचारात घेण्यासाठी आम्हाला प्रत्येक कार्याची अंमलबजावणी वेळ 2 मिलिसेकंदने वाढविणे आवश्यक आहे अशाप्रकारे आमचा नवीन टास्क सेट 10 25 आणि 50 वरून 12 27 आणि 52 मिली सेकंद होईल जसे 12 मिलिसेकंद 50 मिलिसेकंदांपेक्षा कमी आहे येथे टास्क T1 ला सर्वोच्च प्राधान्य आहे आणि ते वेळापत्रक पूर्ण आहे प्रत्येक कार्यवाही च्या घटकांसाठी 2 संदर्भ स्विच घेतल्यानंतर दुसरे कार्य तपासण्यासाठी 27 मिलिसेकंद उच्च प्राधान्य कार्य जास्तीत जास्त 3 वेळा येऊ शकते आणि म्हणून 27 12 ∗ 3 65 150 एमएस आणि म्हणून T2 वेळापत्रक आहे हे कार्य T3 साठी देखील शेड्यूल केले जाऊ शकते संदर्भ मध्ये घेतल्यानंतर आम्हाला त्याचे 52 मिलिसेकंद तपासणे आवश्यक आहे खाते आणि ते घेतात ही दोन उच्च प्राधान्य कार्ये आहेत आणि या अंमलबजावणीच्या कालावधीचा अर्थ कालावधी आहे आणि म्हणूनच ते शेड्यूल करण्यायोग्य आहे संदर्भातील स्विच वेळेचा विचार करणे ज्यास आम्ही सर्वात सोप्या गृहित धरून समजतो ज्या संदर्भात आम्ही सर्वात वाईट परिस्थिती संदर्भ स्विच वेळेत विचार करतो आणि असेही गृहित धरले की या 2 संदर्भ स्विचसाठी प्रत्येक कार्य आगमन करते या अंतर्गत आम्ही व्यावहारिक परिस्थितीसाठी विश्लेषण केले खालील टास्क सेट शेड्युल करण्यायोग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी खाली एक समस्या आहे आमच्याकडे तीन भिन्न कार्ये आहेत T1 T2 T3 10 5 9 एमएस आणि पीरियड्स 50 20 30 एमएस प्रमाणे भिन्न अंमलबजावणी वेळा आहेत असे गृहीत धरले जाते की सर्वात वाईट परिस्थितीत संदर्भ स्विच ओव्हरहेड 1 मिलिसेकंद आणि 11 7 आणि 12 आहे परंतु त्याचा परिणाम अंमलबजावणी 2 मिलिसेकंदने वाढविण्यात होईल मग सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या कार्ये आणि कार्ये यांच्या प्राथमिकतेबद्दल प्रश्न उद्भवतो कालावधी पाहताना आणि लक्षात आले की T2 मध्ये सर्वात कमी कालावधी आहे आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य आहे म्हणून T2 साठी प्राधान्य 1 T3 साठी प्राथमिकता 2 आणि T1 साठी सर्वात कमी प्राधान्य चला आपण आणखी एक परिस्थिती तपासू या जिथे काही कार्य अत्यंत कठीण आहे परंतु नंतर हे सर्वात लहान कार्य नाही कारण हा कालावधी काही कार्यांपेक्षा मोठा असतो तर अशा परिस्थितीस हाताळण्याचा प्रश्न उद्भवतो अगदी साध्या दराच्या नीट प्राधान्याने आम्ही फक्त प्राधान्य दिले घटनेच्या वारंवारतेवर किंवा पुनरावृत्ती च्या कालावधीवर जेथे सर्वात कमी कालावधीस सर्वात जास्त प्राधान्य मिळेल परंतु तेथे आपल्याला हे माहित आहे की उच्च कालावधीसह काही कार्य करणे ही सर्वात गंभीर समस्या असते आणि मग ही परिस्थिती कशी हाताळली जाते ही सर्वात मोठी चिंता आहे फक्त त्यास सर्वोच्च प्राधान्य दिले गेले जे आमचे सर्व वेळापत्रक क्षमता परिणाम निरुपयोगी होईल जर कार्य कालावधी 100 असेल आणि आम्ही त्याला प्राधान्य 1 म्हणून नियुक्त करतो जेव्हा 20 50 इत्यादी कार्ये असतात आणि त्यास कमी प्राधान्य दिले जाते तर लिऊ लेलँड आणि लियू लेहोक्स्की निकष इ वापरणे अवघड आहे अशा अडचणींसाठी शा आणि राज कुमार यांनी प्रस्तावित केलेला एक उपाय जो 1989 मध्ये कालावधी परिवर्तन पद्धत म्हणून ओळखला जातो एखाद्या कठीण कार्यात दीर्घकाळ किंवा घटनेची वारंवारता कमी असते अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी हे प्रमाणित तंत्र आहे येथे मुख्य कल्पना गंभीर कार्य लहान उपटास्कमध्ये विभागणे आहे आम्ही शारीरिक दृष्ट्या उपविभाजन करीत नाही कोडही काढत नाही किंवा विभाजनही सुरू करत नाही फक्त विश्लेषणासाठी आहे त्याची अंमलबजावणी वेळ मानली जाते आणि के भागांमध्ये विभागली जाते आणि असे मानले जाते की प्रत्येक भाग चालतो eik आणि मुदत dik जर हे 2 भागांमध्ये विभागले गेले तर कार्य अंमलबजावणीची वेळ होती 50 आणि कालावधी 100 होता असे गृहित धरले जाते की ते प्रत्यक्षात 2 कार्ये आहेत ज्यात एकाची अंमलबजावणी वेळ 25 होती आणि कालावधी 50 होता अशाप्रकारे त्याची प्राधान्यता वाढविण्यात आली आणि लिऊ लेलँड आणि लिऊ लेहोकस्कीचे परिणाम अद्याप लागू होते अशा प्रकारे कार्य विभाजित करणे कोड मध्ये बदल करण्याऐवजी वैचारिक स्तरावर केले जाते उदाहरणार्थ समजू की आपल्याकडे 2 कार्ये आहेत आणि T1 ला प्रत्येक 20 मिलिसेकंदांसाठी 5 मिलिसेकंद आवश्यक आहेत आणि T2 ला प्रत्येक 30 मिलिसेकंदांमध्ये 8 मिली सेकंद आवश्यक आहेत आणि समजा T2 हे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि म्हणूनच T1 च्या मुदतीस ती मुदत गमावू नये येथे T2 ला उच्च प्राधान्य दिले जाते अशा परिस्थितीत असे मानले जाते की T2 मध्ये T2 A आणि T2 B अशा दोन कार्ये असतात ज्यात प्रत्येकाची अंमलबजावणी वेळ 4 आणि 50 कालावधी असते त्यानंतर रेट मोनोटोनिक विश्लेषण परिणाम वापरले जाऊ शकतात पुढील प्रश्न उद्भवतो ते म्हणजे एपिडिओडिक आणि छोट्या छोट्या कार्ये कशी हाताळायची त्याचे म्हणून अॅपरिओडिक कार्ये रैन्डमली येणारी कार्ये असतात परंतु त्यांच्याकडे मुदत नसते तर तुरळक कामे रैन्डमली येतात परंतु त्यांच्याकडे काही अंतिम मुदत असते ज्यापूर्वी ती पूर्ण केली जाणे आवश्यक असते जर वेगवान कामांना प्राधान्य दिले गेले तर आमचे रिअल टाइम शेड्यूलर निरुपयोगी ठरेल कारण बर्याच स्लॉट रिकाम्या जातील कारण तुरळणी कामे रैन्डमली येतात आणि यामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा सिस्टम नियमित नियतकालिक कार्ये शेड्यूल करू शकत नाही छोट्या छोट्याही घनिष्ट कामे जवळपास एकामागून एक रैन्डमली येऊ शकते म्हणून त्यामुळे ते कमी प्राधान्य कार्ये त्यांची अंतिम मुदत गमावू करेल म्हणून यावर उपाय म्हणजे अॅपरिओडिक सर्व्हर तंत्र पुढे अपरियोडिक सर्व्हरबद्दल चर्चा केली जाईल आणि पुढील व्याख्यानात रेट मोनोटोनिक फ्रेमवर्कमधील अपरियोडिक कार्ये कसे हाताळतात ते पाहूया